आपले परत स्वागत आहे तर हा लेक्चर क्रमांक 31 आहे आणि आज आम्ही पुन्हा या दुहेरी इंटिग्रल्स सह सुरू ठेवू परंतु विशेषतः ह्या पोलर फॉर्म मध्ये तर डबल इंटिग्रल्स इन पोलार फॉर्म खूप उपयुक्त आहेत आणि आम्ही बर्याच उदाहरणांच्या मदतीने पाहु शकतो की जर आपण पोलार मध्ये रुपांतरित केले तर समाकलन आणि संबंधित मर्यादा तयार केल्यास हे अविभाज्य मूल्यमापन करणे अधिक सुलभ होते म्हणून जेव्हा पोलार फॉर्मसाठी आम्ही ज्या परिस्थिती विचारात घेत आहोत त्या ध्रुवीय स्वरुपात वर्णन केलेले डोमेन असू शकते तर आपल्याकडे उदाहरणार्थ परिपत्रक डोमेन किंवा आमच्याकडे असे काही डोमेन आहे जिथे या व्हेरिएबल्सच्या मर्यादा r आणि θ नुसार निर्धारित केल्या आहेत अशा परिस्थितीत आम्ही अविभाज्य ध्रुवीय स्वरुपामध्ये किंवा स्वतःच एकत्रिकरणात रुपांतरित करण्याचा सहज विचार करू शकतो म्हणून जेव्हा आपण सारख्या अविभाज्यतेमध्ये पाहतो आणि नंतर पुन्हा ध्रुवीय स्वरुपात आपल्याला कार्टेशियन चा संबंध आणि माहित आहे तर हा होईल तर हे बर्याच प्रकरणांमध्ये सुलभ करते म्हणूनच इंटिग्रलच्या इंटीग्रँड तसेच इंटीग्रेशन च्या डोमेन वर आधारित आम्ही ध्रुवीय फॉर्मसाठी जाणे चांगले की नाही याचा निर्णय घेऊ तर आता आपण चर्चा करूया तर समजा आपल्या येथे एक परिस्थिती आहे डोमेन ला या कर्व ने बांधलेले आहे हे आहे हे θ चे कार्य आहे आणि दुसरी कर्व ही θ कार्य करते तर आम्ही पोलार कॉरडीनेट बद्दल बोलत आहोत तर मुळापासून या बिंदूपर्यंतचे अंतर r असेल आणि या θ मधील कोन 0 x च्या बरोबरीचे असेल तर अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा डोमेन या दोन वक्रांना आणि द्वारे बांधलेले असते तेव्हा पोलर निर्देशांकांच्या मदतीने सहजपणे समाकलन करू शकतो कारण या डोमेन साठी येथे मर्यादा सुलभ आहेत कारण मूल्यांकन करण्यासाठी येथे r च्या दिशेने वरून डोमेन एंटर करतो आणि डोमेन पासून एक्झिट करतो त्या प्रकरणात आमच्याकडे कोन θ साठी देखील थीटा या अल्फा कोनातून जात आहे तर हे θ बरोबर अल्फा कोनासारखे आहे आणि 2θ बीटा कोनासारखे आहे तर पोलर कोऑरडीनेटरच्या सहकार्याने आम्ही डोमेन वक्र करू शकतो परंतु जर आपण कार्टेशियन स्वरुपात विवेकी ठरलो तर त्यांना या डोमेन चे संरक्षण करण्यास बऱ्याच अडचणी येतील कारण या वक्रतेचे आणि द्वारे छान वर्णन केले आहे तर आता जेव्हा आपल्याकडे हे ध्रुवीय समन्वय असेल तेव्हा अविभाज्य कसे तयार होईल तर समजा आम्ही हे डोमेन पुन्हा कार्टेशियन प्रमाणेच लहान पेशींमध्ये दुर्लक्ष करतो आणि उदाहरणार्थ आपण ज्या सेल ला सांगणार आहोत त्याबद्दल येथे आहे तर या सेल साठी आपल्याकडे येथून या बिंदूपर्यंत किंवा या रेषेवरील कोणत्याही बिंदूची त्रिज्या तीआहे तर मुळापासून या अंतरापर्यंतचे अंतर आहे आणि मग आपण येथे द्वारे या दुसर्या त्रिज्यापर्यंत वाढवितो तर कार्टेशियन प्रकरणात आपल्याकडे असलेल्या गोष्टीपेक्षा हे वेगळे आहे म्हणून जेव्हा आम्ही कार्टेशियन साठी हेच केले आहे तेव्हा आपल्याला या दिशेने Δx ने आणि या दिशेने Δy ने वाढवले आहे आणि मग हे क्षेत्र फक्त Δx किंवा Δy बनले परंतु या प्रकरणात जेव्हा आपण परिपत्रक किंवा ध्रुवीय समन्वयाबद्दल बोलत आहोत तेव्हा या डोमेन मधील या क्षेत्राचे क्षेत्रफळ येथे असेल कार्टेशियन समन्वयामध्ये असताना हे फक्त x च्या दिशेने आणि y च्या दिशेने केलेल्या वाढीचे उत्पादन होते तर येथे एक अतिरिक्त घटक दिसून आला आहे आणि आता या कारणास्तव ध्रुवीय स्वरुपात या मर्यादेद्वारे वर्णन केल्या जाणार्या या डोमेन वरील या अविभाज्य ची व्याख्या करू तर आपण तसेच करू फंक्शन दिले असल्यास आपण त्या फंक्शन व्हॅल्यू ची पॉईंट वर गणना करू आता हा प्रदेश पॉईंट आणि पॉईंट या ने गुणाकार केला आहे जो कार्टेशियन सारखा आहे परंतु आता ही एक म्हणून आता अविभाज्य फॉर्म ही मर्यादा लिहू या डोमेन साठी आम्हाला आता आणखी मर्यादा विचारात घ्याव्या लागतील पण या पोलार फॉर्म मध्ये दिल्या आहेत तर R साठी हे खूप सोपे आहे आम्ही वरून डोमेन प्रविष्ट करीत आहोत आणि पासून डोमेन अस्तित्त्वात करीत आहोत आणि θ कोनातून α ते β पर्यंत बदलत आहे तर आता ही R आणि θ ची मर्यादा आहे आणि आपल्याला हे माहित असले पाहिजे की ध्रुवीय समन्वयाच्या तुलनेत हा R घटक एक अतिरिक्त म्हणून आला आहे जिथे आपण फक्त dx आणि dy वापरतो तर येथे आपल्याकडे फंक्शन देखील आहे आणि नंतर या समन्वय येथे R चे मूल्यांकन केले जाईल r θ आणि ते अतिरिक्त फॅक्टर r असतील आणि नंतर dr dθ प्रदेश व्यापण्यासाठी आम्हाला रेंज आणि r साठी या रेंजर्स चा विचार केला पाहिजे

ठीक आहे तर आता आपण येथे पोलर समन्वयाचे कार्टेशियन अविभाज्य कसे बदलू ते पाहू जरी पोलर निर्देशांकात अविभाज्य कसे लिहावे याबद्दल आपण आधीच चर्चा केली आहे समजा काही भाग r वर कार्टेशियन समन्वय फॉर्म मध्ये अविभाज्य दिले गेले आहे तर ध्रुवीय रूपात रूपांतरित करण्यासाठी आपण आता काय कराल ते आपण या ने बदलू हेपुनर्स्थित करेल आणि dx dy हे ने बदलले जाईल आणि नंतर r च्या अनुरुप θ प्रदेश R व्यापणार्या मर्यादा ठेवाव्या लागतील तर येथे कारण या क्षेत्राचा भाग हा छोटा प्रदेश आहे जो ध्रुवीय समन्वयाच्या बाबतीत आपण नुकताच पाहिला तो r dr dθ आहे आणि कार्टेशियन च्या बाबतीत ते dx dy आहे तर हे महत्वाचे आहे ते घेऊन आपण पुढील चरणात चा अविभाज्यपणे बदल करू आणि dx dy हे r dr dθ ने बदलु आणि जी मुळात समान प्रदेश नैसर्गिकरित्या आहे परंतु आता त्याचे वर्णन ध्रुवीय निर्देशांकांच्या बाबतीत केले जाते तर ध्रुवीय स्वरूपात अविभाज्यांचे मूल्यांकन कसे करावे हे आम्ही आता उदाहरणांच्या मदतीने पाहू तर आता आपल्याला कॉम्पुट करायचे आहे आपल्याला त्रिज्या r च्या वर्तुळाच्या पहिल्या चतुर्भुज त्रिज्या a च्या एक अगदी सोप्या उदाहरणाचे क्षेत्रफळ सुरू करायचे आहे आपल्याकडे त्रिज्या a चे वर्तुळ आहे आणि आपल्याला क्षेत्राचे गणन करायचे आहे तर त्या भागासाठी पुन्हा असे समजावे की फंक्शन f हे 1 आहे आणि मग हे अविभाज्य मिळेल " जो आपल्याला हे क्षेत्र देईल जसे कार्टेशियन कॉर्डीनेट मध्ये केले आहे तर येथे वर्तुळाचे हे क्षेत्र ने दिले जाईल कारण आमचा पहिला क्वाड्रंट आहे तर येथे हे वर्तुळ आहे आणि त्रिज्या a आहे उदाहरणार्थ θ साठी प्रथम मर्यादा तर θ या 2 पेक्षा भिन्न आहे तो पर्यंत जाईल तर पर्यंतच्या θ साठी या ओळीवर θ हे 0 आहे आणि जेव्हा θ वर पोहोचतो तेव्हा आहे आणि r हे 0 पासून भिन्न आहे येथे या मंडळापासून 0 पर्यंत सुरू होते जे r बरोबर आहे तर r ची मर्यादा 0 पासून वर्तुळ r पर्यंत समान असेल आणि थीटा या 0 ते θ मध्ये इतका असेल तर केवळ या अविभाजणाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे जे येथे r हे आहे तर r वरची मर्यादा a आहे तर आणि मग बाह्य अविभाजनातून आपल्याला θ म्हणून संबंधित आहेत जे आपल्याला देईल जेणेकरून ते परिपत्रक क्षेत्राच्या या भागाचे क्षेत्र आहे तर येथे ज्याचे सहजपणे ध्रुवीय किंवा मदतीद्वारे ध्रुवीय स्वरूपात मूल्यांकन केले आहे परंतु जर आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये केले तर थोडेसे कॉम्प्लिकेट होईल कारण आपल्याला आता x आणि y ची मर्यादा काढावी लागेल आणि त्यामध्ये कार्टेशियन स्वरुपात वर्तुळ असेल तर ध्रुवीय स्वरुपात वर्तुळाचे समीकरण फक्त r a आहे तर फक्त या भागाचा समावेश करणार आहोत आम्ही r 0 ते r a पर्यंत जात आहोत परंतु कार्टेशियन समन्वयात हे असेल तर प्रथम x किंवा y ची मर्यादा मोजणे आवश्यक आहे की त्यानुसार आपल्याला हे मिळवायचे आहे जेणेकरून इंटिग्रल कॉम्प्लिकेटेड होईल तर पुढे जात असताना आम्हाला ही समस्या आहे आता आपण या अविभाज्य चे मूल्यांकन करू इच्छित आहात आणि हा R अर्धवर्तुळाकार क्षेत्र असून तो एक्स अक्ष आणि कर्व ने बांधलेला आहे तर हे वक्रम्हणजे शिवाय काही नाही तर हे वर्तुळ आहे आपल्याकडे येथे एक वर्तुळ आहे मग एक्स अक्ष आणि अर्धवर्तुळाकार क्षेत्राबद्दल बोलत आहोत तर हे एक्स अक्ष आणि वर्तुळाच्या या वरच्या भागाद्वारे बांधलेले आहे तर जर तुम्ही येथे रिजन काढला तर हा अर्धा वर्तुळ अर्धव्याज 1 असेल आणि आपल्याकडे येथे एक्स अक्ष असेल तर हा प्रदेश आहे ज्यास आपण या प्रदेशात समाकलित करू इच्छितो तर आपल्याकडे पुन्हा परिपत्रक प्रदेश असल्याने पोलर निर्देशांक वापरणे अधिक सोयीचे होईल दुसरे म्हणजे येथे आपल्या इंटीग्रँड मध्ये ही टर्म सारखी आहे जेणेकरून काही अविभाजकाचे मूल्यांकन करणे सुलभ करेल जर आपण आता अविभाजनाची गणना केली तर ती होईल तर जर तुम्ही प्रथम इंटीग्रँड होण्यापूर्वी ध्रुवीय स्वरूपात लिहिले तर कारण आपण आता आणि इंटीग्रँड मध्ये सबस्टीटूट करत आहोत जो आपल्याला हा देईल तर आम्ही येथे तर हे ध्रुवीय समन्वय वापरुन त्याचे मूल्यांकन करणे हे अगदी सोपे आहे तर आपण येथे आणखी एक समस्या घेऊ समस्या क्रमांक 2 ज्यामुळे आपल्याला पुन्हा आतून थोडे अधिक त्रास मिळेल तर येथे कार्डीओआइड मधील क्षेत्र आणि r 1 वर्तुळ r 1 च्या बाहेरील क्षेत्राची गणना करा येथे त्रिजा 2 चे वर्तुळ आहे सेन्टर 0 आहे तर हे वर्तुळ आहे आणि मग आपल्याकडे हा कार्डीओआइड r 1 आहे तर आम्हाला नेहमीप्रमाणे हा प्रदेश काढायचा आहे तर या प्रकरणात आपल्याकडे हा कार्डीओआइड आहे आणि नंतर आपल्याकडे येथे त्रिज्या 2 चे वर्तुळ आहे आणि मग येथे काय विचारेल जे कार्डीओआइडच्या आत आहे आणि वर्तुळ r च्या बाहेर हे 2 च्या समान आहे म्हणजेच आपण येथे वर्तुळाच्या बाहेर आणि आत याबद्दल बोलत आहोत म्हणूनच आम्हाला हा क्षेत्र शोधायचा आहे आणि नैसर्गिकरित्या आम्ही ध्रुवीय निर्देशांक वापरू कारण हे सोपे आहे म्हणूनच या प्रदेशातील हे क्षेत्र आकृती मध्ये रेखाटले आहे आणि पुन्हा ध्रुवीय समन्वयाच्या मदतीने त्याचे मूल्यांकन करणे खूप सोपे होते तर पुढील समस्येवर येत समस्या क्रमांक 3 तर ध्रुवीय समन्वय वापरल्यास आपल्याला R क्षेत्राचे प्लेन क्षेत्रफळ मध्ये मिळेल जे कि च्या वर्तुळाद्वारे वरी आणि खाली या ओळीच्या खाली जोडले जाईल तर आपल्याकडे y 1 या दोन ओळी आहेत आणि आपल्याकडे आहे आणि नंतर येथे वर्तुळ आहे तर ही परिस्थिती आहे वर्तुळ आणि नंतर आपल्याकडे ही ओळ येथे आहे आणि नंतर आपल्याकडे y 1 ही ओळ आहे आणि नंतर हे वर्तुळ आहे जे दिले आहे आता या ओळीच्या वर आणि खाली या रेषा मंडळाने बंद केलेले आहे तर हाच तो भाग आहे ज्यास आता पोलर निर्देशांक वापरून क्षेत्र शोधायचे आहे तर या प्रकरणात आता आपल्याला r आणि θ ची मर्यादा देखील पहावी लागेल तर आम्ही r च्या दिशेने जात आहोत तर या टप्प्यातून किंवा या बिंदूपासून आम्ही त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत आपल्याला हे येथे आवश्यक आहे म्हणजे हे दोन कोन तर प्रथम या रेषांना भेटत असलेल्या या बिंदूंची गणना करणे आवश्यक आहे तर हे y एका रेषेच्या बरोबरीने आहे आणि नंतर येथे आपल्यास वर्तुळ आहे तर y जर आपण ठेवले x आपण 1 ठेवले तर मुद्दा असा मिळेल आणि जर आपण तिथे y च्या बरोबरीने ठेवले तर आपल्याला x आणि y म्हणून मिळेल तर आता आपण या कोनाची सहज गणना करू शकतो कारण हे व्हर्टीकल अंतर 1 आहे आणि येथे पहिल्या कोनात हे आहे तर या कोनाचे टॅन थीटा चे टॅन असेल आणि आपल्याला मिळेल तर हे आहे तर महत्त्वाचे म्हणजे रिजन काढणे आणि एकीकरणाची मर्यादा घालणे आता पुढच्या समस्येकडे जाताना आपल्याला पॅराबोला पॅराबोलॉइड आणि खाली युनिट मंडळाद्वारे घेरलेल्या घन भागाचे परिमाण शोधायचे आहे तर या युनिट वर्तुळाच्या वर आपल्याला या पॅराबोलॉइड चे आकार प्राप्त करायचे आहेत येथे आपल्याकडे युनिट सर्कल असू शकेल तर आम्हाला आता हा प्रदेश माहित आहे आणि आम्ही सहजपणे मर्यादा काढू शकतो तर r 0 ते 1 पर्यंत जाईल आपल्याकडे थीटा च्या मर्यादेसाठी युनिट वर्तुळ आहे ते 0 ते 2π पर्यंत असेल आणि आपल्याकडे हे ध्रुवीय समन्वयात होईल आणि नंतर आमच्याकडे आहे जेणेकरून हे येथे इंटीग्रँड होईल आणि नंतर r dr dθ होईल तर पोलर निर्देशांकातील हा जो होतो तर हे आणि मिळाले ज्याचे पुन्हा मूल्यांकन करणे अगदी सोपे आहे आणि हे 1 वर येईल या अविभाज्याचे मूल्यांकन या मर्यादेसाठी ठीक आहे शेवटचे महत्वाचे उदाहरण जे ध्रुवीय निर्देशांकाच्या सहाय्याने आम्ही मूल्यांकन करू शकतो म्हणून 0 ते ∞ म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही येथे या पहिल्या चतुर्भुज बद्दल संपूर्ण ∞ पर्यंत आणि नंतर बद्दल बोलत आहोत तर या प्रदेशासाठी आता r च्या दृष्टीने आणि θ च्या दृष्टीने तर θ 0 ते π 2 पर्यंत बदलते आणि r 0 ते ∞ आणि पर्यंत बदलते हा चौरस होईल आणि नंतर dr dθ होईल तर या इंटिग्रल चे मूल्य π 4 आहे जेव्हा ध्रुवीय समन्वय वापरतो तेव्हा अगदी सोपे असते परंतु आपण कार्टेशियन निर्देशांकांवर प्रयत्न केल्यास ते खूप कठीण आहे येथे फक्त वरील उदाहरणांवर आधारित नाही तर आपण याचा विचार केल्यास जे मी y च्या अटींवर विचार करीत असलेल्या आणखी एक अविभाज्य आहे तर फक्त अविभाज्य व्हेरिएबल्स चे नाव आता y मध्ये बदलते परंतु मूल्य समान असेल तरीही फरक पडत नाही आणि आम्ही या दोन अविभाज्य उत्पादनांचा विचार करतो म्हणजे असेल

तर ध्रुवीय स्वरुपात दुहेरी अविभाज्य असणारा निष्कर्ष फार महत्वाचा आहे आणि मुख्यतः काही अभिन्नता जसे की आम्ही आधी पाहिल्या आहेत अगदी सुलभ होते ध्रुवीय समन्वयात बदल करुन आम्ही सहज मूल्यांकन करू शकतो अविभाज्य एकात्मिक आणि डोमेन वर आधारित सहजपणे निर्णय घेऊ शकतो की कार्टेशियन किंवा ध्रुवीय फॉर्म काही उदाहरणाद्वारे आपण पाहिले आहे की नाही हा कोणता फॉर्म चांगला आहे आणि हेच संदर्भ आहेत जे आम्ही लेक्चर तयार करण्यासाठी वापरतो आणि तुमचे मनापासून आभार